तेव्हा आपण त्या उदाहरणा सोबत पुन्हा परत आलो आहोत तर सीरीज RLC सर्किटचा इम्पीडन्स Z R j L 1ω C इथे ω 40 आहे कारण sin 40t आहे म्हणून ω 40 आहे L 0 2 H दिला आहे आणि C 0 0014 F दिले आहे तेव्हा ते L ω 1ω C काढल्यानंतर आपल्याला R j L 1ω C 10 j 10 Ω असे मिळते तर हे 14 14 अँगल 40 o आहे कारण हे 10 j 10 Ω आहे तेव्हा याचे मॅग्निट्युड आपल्याला √10 2 10 2 हे कॅल्क्युलेट करून 10 √ 2 14 14 असे मिळते आणि अँगल म्हणजे tan 1 1010 45o असे मिळते तर tan 1 1010 45o असे येते तेव्हा हा माझा इम्पीडन्स Z आहे आता सर्वात आधी i हे टाईम च्या टर्म मध्ये दिलेले आहे म्हणून मला इथे sin ω t वापरावे लागेल तर v 100 sin 40 t आहे म्हणून i 100 sin 40 t 14 14 अँगल 45 o असे येईल कारण करंट होल्टेज इम्पीडन्स असते 1 असे येते जर आपण अंदाजे हे 100 10 √ 2 असे घेतले तर आपल्याला 7 तर हे 100 10 √ 2 10 √ 2 10 0 707 7 07 असे मिळते आणि म्हणून हे अंदाजे 7 1 असे आहे आणि अँगल 45 o आहे तेव्हा हे sin 40 t 45 o असे येईल तर हे जेव्हा आपल्याला फेजर क्वांटिटी करायचे असते तेव्हा उदाहरणार्थ हे माझे मॅक्सिमम व्होल्टेज आहे तेव्हा जर मी याची RMS व्हॅल्यू घेतली तर ती 100√ 2 50 √ 2 V अशी घेतली तर माझा इम्पीडन्स 10 √ 2 आहे कारण हे 10 j 10 असे आहे म्हणून माझे करंट हे 50 √ 210 √ 2 5 एंपियर एवढे असेल आणि ही माझी करंट ची RMS व्हॅल्यू असेल आणि जर ही RMS व्हॅल्यू आहे तर मला याला √ 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 7 07 असे मिळते आता जेव्हा मी हे फेजर टर्म मध्ये लिहीत आहे त्यावेळी हे 50 √ 2 असे आहे हे sin40 t आहे तेव्हा इथे sin ω t θ sin 40 t म्हणजेच θ 0 आहे तेव्हा हे 50 √ 2 अँगल 0 o होईल आणि हे 10 √ 2 अँगल 45 o असे लिहू शकतो म्हणजेच इथे हे √ 2 कॅन्सल होईल आणि हे 5 अँगल 45 o असे येईल कारण हे अँगल 0 o अँगल 45 o असे आहे तेव्हा हे 45 o वर जाऊन पॉझिटिव होईल आणि हा अँगल 45 o होईल तेव्हा करंट ची RMS व्हॅल्यू 5 अँगल 45 o आहे आता करंटची पिक व्हॅल्यू 5 √ 2 7 07 अशी येईल आणि जर मी इथे ठेवले तर हा अँगल 45 o आहे म्हणजे हे sin ω t आणि 45 o आहे तेव्हा मी हे 7 07 ला 7 1 असे अंदाजे लिहीत आहे म्हणून हे 7 07 sin 40 t 45 o असे येते आशा आहे की हे तुम्हाला समजले असेल व्हिडिओ पाहताना काही शंका असेल तर तुम्ही ते फोरम मध्ये लिहा मी त्या सर्व प्रश्नांची उत्तर देईल तर नंतर आता आपल्याला VR VL VC शोधायचे आहे तर VR i R असे असते म्हणजेच इथे रेझिस्टन्स R 10 Ω आहे तेव्हा हे VR 7 1 sin 40 t 45 o 10 71 sin 40 t 45 o असे येईल खरेतर हे 70 7 असे आहे परंतु आपण हे अंदाजे 7 1 असे घेतल्यामुळे 71 आहे तेव्हा इथे काही गोंधळ होऊ देऊ नका त्याच प्रमाणे इंडक्टर वोल्टेज VL i j XL असे आहे तेव्हा इथे i 7 1 sin 40 t 45 o असे आहे आणि XL Lω व j म्हणजेच अँगल 90 o असतो म्हणजेच हा अँगल 90 o 45 o असा होईल तेव्हा हे 40 t 135 o असे येते आणि मागील प्रमाणेच जर आपण RMS व्हॅल्यू घेतली तर त्याला फक्त हे मल्टिप्लाय करा तसेच VC i j X C आहे तेव्हा इथे j म्हणजेच अँगल - 90o आहे आणि आपल्याला हे i ला मल्टिप्लाय करावे लागेल आणि इथे अँगल 45 90 45 o असणार आहे आणि हे माझे VC असेल तेव्हा हे असे सर्व इथे या इन्स्टंटटेनिअस पोलारिटी सोबत होल्टेज VR असणार आहे तेव्हा इथे या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत तर हे 10 Ω आहे हे j 8 Ω आहे हे j 8 Ω आहे म्हणजे हे 50 V हे 40 V आणि हे 90 V आहे या सर्व RMS व्हॅल्यूज आहेत कारण v 100 sin 40 t असे दिलेले आहे म्हणून 100√ 2 70 7 अंदाजे 71 V आणि ही RMS व्हॅल्यू आहे तेव्हा इथे vr 71 V असे आहे 71 ही पिक व्हॅल्यू असेल तर याची RMS व्हॅल्यू 70 7√ 2 50 V येईल त्याचप्रमाणे हे VL 56 8 ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे हे 56 8√ 2 40 V अशी RMS व्हॅल्यू आहे तसेच कपॅसिटर साठी VC 127 8 ही पिक व्हॅल्यू असेल आणि 127 8√ 2 90 V ही RMS व्हॅल्यू आहे आणि करंट ची RMS व्हॅल्यू 5 एम्पियर आहे कारण हे 7 1 मॅक्सिमम आहे हे अंदाजे 7 1 मॅक्सिमम आहे तेव्हा 7 1 √ 2 5 एम्पियर येईल तेव्हा ही डायग्राम पूर्णपणे RMS व्हॅल्यू वर आधारित आहे तर इथे या सर्व RMS व्हॅल्यू आहे आणि हे सर्किट आहे असे हे उदाहरण मी घेतले आहे त्यासोबतच मी तुम्हाला पिक व्हॅल्यू देखील दाखवल्या आहेत आणि RMS व्हॅल्यू देखील घेतल्या आहेत तेव्हा हे नक्की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल तर आता प्रश्न असा आहे की मी आधीच तुम्हाला हे फेजर च्या टर्म मध्ये सांगितले आहे हे फक्त कॉम्पलेक्स क्वांटिटी असल्यामुळे Z बार असे आहे तर हे 100 अँगल 0 o आहे कारण इथे हे होल्टेज 100 sin 40 t असे लिहिलेले आहे म्हणजेच हे sin ω t 0 o असे आहे म्हणून का अँगल 0 असणार आहे तेव्हा Z V I म्हणून I V Z त्यामुळे हे करंट 5 अँगल 45 o असे आहे इथे हे वोल्टेजचे मॅग्निट्युड 50 V 40 V असे आहे आणि इथे अँगल 45 o आहे आता VL I j XL 5 अँगल 45 o j XL पण j 90 o आहे म्हणून हा अँगल 90 45 135 o आहे आणि इथे XL ने मल्टिप्लाय करून कॅल्क्युलेट केले आहे तर ते आपल्याला 8 Ω असे मिळते तेव्हा हे 40 V असे येत आहे त्याचप्रमाणे VC j Xc I असे आहे कारण j 90 o असते तेव्हा हा अँगल 90 45 45 o असेल तेव्हा हे असे VR VL VC येत आहे तर मी आधीच हे सर्व एक्सप्लेन केलेले आहे तेव्हा अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपण समजण्यासाठी मॅक्सिमम व्हॅल्यूज आणि RMS व्हॅल्यूज ची संकल्पना समजून घेतली आहे तेव्हा आता फेजर च्या टर्म मध्ये इथे या सर्व RMS व्हॅल्यूज आहे आणि जेव्हा आपल्याला हे टाईम फंक्शन किंवा इन्स्टंटटेनिअस लिहायचे असते तेव्हा या मॅक्सिमम व्हॅल्यूज घेतात आणि फेजर फॉर्म मध्ये RMS व्हॅल्यूज घेतात ही अशी नोट इथे लिहिलेली आहे आता सर्किट मधील पॉवर लॉस आपण I 2 R हे एक्सप्रेशन वापरून काढू शकतो आणि हे आपल्याला 250 वॅट असे मिळत आहे त्याचप्रमाणे इथे आपण पॉवर फॅक्टर साठी देखील करू शकतो हे आपण V I cos θ असेदेखील केले तरी आपल्याला तीच व्हॅल्यू मिळते म्हणजेच इथे पॉवर लॉस म्हणजे रेझिस्टर R मध्ये डेसिपेट झालेली पॉवर I 2 R 250 अशी मिळत आहे कारण इथे करंट 5 एंपियर आणि R 10 Ω आहे तेव्हा हे I 2 R 250 वॅट असे मिळत आहे आणि VI cos θ हे रिलेशनशिप वापरून आपल्याला इथे cos θ हा पॉवर फॅक्टर मिळत आहे ते आपण नंतर पाहू या हा लीडिंग पॉवर फॅक्टर आहे हे 0 707 आहे जर आपण हे VI cosθ वापरून कॅल्क्युलेट केले तरी आपल्याला 250 वॅट तीच व्हॅल्यू मिळते जर आपण फेजर डायग्राम काढली तर हे रेफरन्स आहे हे सप्लाय होल्टेज 70 7 म्हणजेच अंदाजे 70 V आहे खरेतर हे VR50 अँगल 0 o असे दिलेले आहे आणि याच्या संदर्भात हे माझे VR आहे त्याच प्रमाणे इथे I 5 अँगल 45 o आहे आणि इथे VR R सोबत काहीच अँगल नाही त्यामुळे इथे फक्त 10 ने मल्टिप्लाय होईल आणि इथे हे त्याच लाईन वर I आणि VR असणार आहे कारण इथे VR 50 अँगल 45 o and I 5 अँगल 45 o आहे तर इथे हे अंदाजे सप्लाय वोल्टेज 70 7 V च्या संदर्भात दिलेले आहे आता नंतर VL VL 40 अँगल 135 o आहे तेव्हा हा पूर्ण अँगल सप्लाय वोल्टेज च्या संदर्भात 135o आहे आणि त्याच प्रमाणे इथे VC साठी हे 90 45 45o आहे तेव्हा इथे हे असे सर्व दाखवलेले आहे तर इथे VR VC VL हे सर्व आहेत तेव्हा या केस मध्ये हे VC 45 o ला आहे तेव्हा जर तुम्ही इथे पाहिले तर करंट होल्टेज पेक्षा 45 o ने पुढे आहे म्हणजेच इथे पॉवर फॅक्टर हा लीडिंग पॉवर फॅक्टर आहे कारण इथे अँगल पॉझिटिव्ह आहे आणि करंट होल्टेज पेक्षा 45 o ने पुढे आहे तसेच हे VL आहे हे VC आहे आणि या VL व VC मधील अँगल हा 180o आहे कारण हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत तेव्हा रिझल्ट मध्ये हे करंट आपल्याला लीडिंग झालेले दिसत आहे इथे हे VC 90 V आणि VL 40V आहेत म्हणजेच इथे VC VL आहे आणि त्यामुळे हे VC VL आहे म्हणून इथे करंट लीडिंग आहे आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली असेल की इथे करंट 45 o आहे तर इथे हे करंट 5 अँगल 45 o आहे आणि होल्टेज 71 अँगल 0 o आहे तेव्हा आता आपण यावरून सरळ पॉवर शोधू शकतो आणि म्हणूनच आपण हे VI cos θ असे म्हणतो तर इथे वोल्टेज 71 अँगल 0 o आहे म्हणून Vrms 71 √ 2 50 V आणि करंट 5 अँगल 45 o आहे तेव्हा पॉवर VI 50 5 250 वॅट येत आहे आधी देखील आपल्याला I 2 R 250 वॅट एवढीच पॉवर मिळाली होती म्हणजेच आपले कॅलक्युलेशन बरोबर आहेत जर हे कुठे मॅच झाले नाहीत तर आपले कॅल्क्युलेशन चुकीचे झाले आहेत असे समजावे म्हणून नेहमी कॅल्क्युलेशन करताना काळजी घ्या कारण इथे प्रत्येक स्टेप वर कॉम्प्लेक्स नंबर चा समावेश आहे तर ही अशी फेजर डायग्राम आहे तेव्हा हे सर्व समजले आहे म्हणून तुम्ही फेजर डायग्राम काढू शकतात आणि मी तुम्हाला सांगितले आहे की हा पहिला क्वाड्रंट आहे हा दुसरा क्वाड्रंट आहे हा तिसरा क्वाड्रंट आहे आणि हा चौथा क्वाड्रंट आहे तेव्हा इथे हे होल्टेज दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे आणि VC हे होल्टेज पहिल्या क्वाड्रंट मध्ये येत आहे तेव्हा ही काहीही व्हॅल्यू असेल कारण फेजर हे रोटेटिंग व्हेक्टर आहे जिथे हा इम्पीडन्स फेजर क्वांटिटी नाही परंतु ही कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे तेव्हा हे एक उदाहरण आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावण्यासाठी पुरेसे आहे तेव्हा इथे हे सर्व काही लिहिलेले आहे तर हे व्होल्ट अँपिअर ऍक्टिव्ह असे वाचा आणि ही रिऍक्टिव्ह पॉवर आहे तर व्होल्ट अँपिअर म्हणजे VA ऍक्टिव्ह आणि रिऍक्टिव्ह पॉवर असे आहे आता करंट ची RMS व्हॅल्यू आणि अप्लाइड व्होल्टेज यांचा गुणाकार म्हणजे एपरन्ट पॉवर असते म्हणजेच V I हे एपरन्ट पॉवर आहे हे व्होल्टेज आहे आणि हे करंट आहे म्हणून इथे हे V व्होल्ट आहे आणि I हे करंट म्हणजे एम्पिअर आहे आणि म्हणून याला व्होल्ट एम्पिअर असे म्हणतात किंवा शॉर्ट मध्ये हे VA असे म्हणतात किंवा मोठ्या युनिट साठी हे किलो व्होल्ट एम्पिअर KVA किंवा मेगा व्होल्ट एम्पिअर MVA आणि ही एपरन्ट पॉवर आहे तर एपरन्ट पॉवर V I असे आहे म्हणून इथे cos θ चा समावेश नाही तर आता ऍक्टिव्ह पॉवर p VI cos θ वॅट आहे म्हणजेच cos θ pVI असे येईल म्हणजेच p ही ऍक्टिव्ह पॉवर व्होल्ट एम्पिअर cos θ आहे आणि रीऍक्टिव्ह पॉवर Q VI sin θ आहे आणि हे VAR असे म्हणतात इथे हा V व्होल्ट साठी आहे आणि हा A एम्पिअर साठी आहे आणि हे दोन्ही वेगळे दाखवण्यासाठी इथे हे VAR असे म्हणतात तर Q VI sin θ हि रीऍक्टिव्ह पॉवर आहे तेव्हा sin θ QVI म्हणजेच म्हणजेच हे रीऍक्टिव्ह व्होल्ट एम्पिअर व्होल्ट एम्पिअर असे आहे समजा आता हे करंट I θ या अँगल ने लीड होत आहे तेव्हा याचे प्रोजेक्शन x एक्सिस वर येईल हे I आहे किंवा हे I cos θ आहे आणि हे I sin θ आहे आणि हे वोल्टेज V आहे तर इथे I cos θ हा एक्टिव पॉवर करंट चा कॉम्पोनंट आहे कारण आपल्याला माहित आहे कि एक्टिव्ह पॉवर VI cos θ असते आणि म्हणूनच या I cos θ ला एक्टिव्ह करंट च्या पॉवर चा कॉम्पोनंट असे म्हणतात त्याच प्रमाणे रिएक्टिव्ह पॉवर VI sin θ असते म्हणून sin θ हे रिएक्टिव्ह किंवा रिएक्टिव्ह पॉवर चे वॅटलेस कॉम्पोनंट आहे हे रिएक्टिव्ह किंवा करंट चे वॅटलेस कॉम्पोनंट आहे म्हणून इथे हा त्रिकोण होत आहे हे I आहे हे I cos θ आहे आणि I sin θ आहे या सर्व तिन्ही बाजूंना V ने मल्टिप्लाय करा तेव्हा हे VI असे येईल हे V I cos θ असे येईल आणि हे V I sin θ असे येईल फक्त या डायग्राम मध्ये पहा आता इथे या सर्व तिन्ही बाजूंना V ने मल्टिप्लाय करा तेव्हा हे VI असे येईल हे V I cos θ असे येईल आणि हे V I sin θ असे येईल म्हणजेच हे रीऍक्टिव्ह व्होल्ट एम्पिअर म्हणजे ही रीऍक्टिव्ह पॉवर आहे याला रियल पॉवर किंवा नुसतेच पॉवर असेदेखील म्हणतात म्हणून हे व्होल्ट एम्पिअर V I रियल पॉवर रीऍक्टिव्ह पॉवर real power reactive power असे आहे तेव्हा जर ही रियल पॉवर P आहे आणि ही रीऍक्टिव्ह पॉवर Q आहे तेव्हा हे P 2 Q2 असे होते म्हणून हे व्होल्ट एम्पिअर V I आहे आता हे पॉवर चे कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स नोटेशन वापरून आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी इथे एर्रो येणार आहे आणि हा एर्रो इथे प्रत्येक ठिकाणी समजण्यासारखा आहे म्हणून फेजर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅग्निट्युड हे असे सर्व इथे आहे पुन्हा पुन्हा या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज नाही म्हणून पॉवर चे कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स नोटेशन वापरून आहेत तेव्हा जर या फेजर डायग्राम कडे पाहिले तर हे माझे V आहे आणि हे रेफरन्स लाईन आहे आणि इथे हा अँगल α आहे तर या बाजूला हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन V V cos α आहे आणि हे व्हर्टिकल प्रोजेक्शन V V sin α आहे त्याचप्रमाणे हे करंट I आहे आणि हे करंटचे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन I I cos β आहे हे थोडे इथे खाली लिहिलेले आहे आणि इथे हे व्हर्टिकल प्रोजेक्शन II sin β आहे आणि या व्होल्टेज व करंट मधील अँगल α β आहे तर हा व्होल्टेज आणि करंट मधील अँगल म्हणजे पॉवर फॅक्टर अँगल आहे म्हणजेच या प्रकारचा पॉवर फॅक्टर हा cos असा आहे कारण इथे हा पॉवर फॅक्टर अँगल म्हणजेच हा या व्होल्टेज व करंट मधील अँगल आहे तर हा पॉवर फॅक्टर अँगल cos α β आहे आता मी हे व्होल्टेज V अँगल α असे लिहू शकतो म्हणजेच हे V cos α j V sin α असे आहे त्याचप्रमाणे करंट साठी हे I अँगल β आहे म्हणजेच हे I cos β j I sin β असे येईल तेव्हा आता नंतर या सर्व गोष्टी म्हणजेच V V cos α V' V sin α आणि I I cos β I' I sin β असे आहे तेव्हा या एक्सप्रेशन मध्ये इथे प्रत्येक ठिकाणी मला हा स्मॉल v लिहावा लागेल म्हणजे इथे हे v' v sin α आहे त्याच प्रमाणे करंट मध्ये देखील हे I cos β j I sin β असे आहे म्हणून I cos β i आणि i' I sin β असे तेव्हा हे फेजर डायग्राम वरून येत आहे आणि हे i j i' असे आहे जेव्हा आपण व्हिडीओ लेक्चर पाहू तेव्हा आधी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये फेजर डायग्राम ड्रॉ करा आणि नंतर हे एकानंतर एक असे पहा हे फार सोपे आहे आणि इथे होल्टेज व करंट मधील फेज डिफरन्स हा α β असा आहे म्हणजेच इथे पॉवर फॅक्टर cos α β असा आहे आणि म्हणून इथे एक्टीव्ह पॉवर ही V I cos α β अशी असेल म्हणजेच इथे एक्टीव्ह पॉवर ही V I cos α β V I cos α cos β sin α sin β असे येते म्हणून हे जर मल्टिप्लाय केले तर V cos α I cos β Vsin α I sin β असे होते आणि हे इथे फेजर डायग्राम मध्ये आपण हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल प्रोजेक्शन घेतलेले आहे हे सर्व इथे लिहिलेले आहे आणि म्हणून आपल्याला हे P v i v' i' असे मिळते इथे या सगळ्या गोष्टी v v' i आणि i' च्या टर्म मध्ये लिहिल्या आहेत तर हे P v i v' i' असे आहे तेव्हा ही आपली रियल पॉवर आहे ही एक्टिव्ह पॉवर आहे आता हे रिएक्टिव्ह पॉवर Q VI sin α β आहे तर इथे हा VI फॉर्म्युला आहे आणि म्हणून हे Vsin α I cos β Vcos α I sin β असे येत आहे तेव्हा v' V sin α आणि I cos β i तसेच v Vcos α आणि i' I sin β आहे म्हणजेच हे आपल्याला Q v' i v i' असे मिळत आहे आता करंट I अँगल β असे आहे म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर मध्ये याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट हा I अँगल β असा असेल म्हणजे जर आपण कॉन्जुगेट घेतला तर हे I e j β असे येते तर इथे हा अँगल β कॉन्जुगेट केला आहे म्हणून हे P jQ होल्टेज करंट कॉन्जुगेट आहे आता आपल्याला हा कॉन्जुगेट का घ्यायचा आहे हे पुस्तकामध्ये पहा तर हे P jQ होल्टेज करंट कॉन्जुगेट आहे किंवा तुम्ही हे P jQ वोल्टेज कॉन्जुगेट करंट असे विरुद्ध लिहू शकतात तुम्ही हे दोन्ही प्रकारे म्हणजे P jQ होल्टेज करंट कॉन्जुगेट आहे किंवा तुम्ही हे P jQ वोल्टेज कॉन्जुगेट करंट असे लिहू शकतात तुम्हाला रिझल्ट सारखाच मिळेल तर इथे हा कॉन्जुगेट आपल्याला वोल्टेज आणि करंट मधील अँगल म्हणजेच पॉवर फॅक्टर अँगल मिळविण्यासाठी घ्यावा लागतो उदाहरणार्थ समजा होल्टेज 10 Vrms अँगल 30 o V असे दिलेले आहे आणि I 5 अँगल 15 o एंपियर असे आहे आता इथे प्रश्न असा आहे की वोल्टेज आणि करंट मध्ये किती अँगल आहे तेव्हा या केस मध्ये समजा जर मी हे I रेफरन्स लाईन म्हणून घेतले तर V 10 अँगल 30 o आहे तेव्हा या रेफरन्स संबंधित हे माझे 10 V आहे आणि हा माझा 30 o अँगल आहे हे करंट 15 o आहे तेव्हा हे या बाजूला निगेटिव्ह साईड ला असणार आहे तेव्हा आता हे असे होल्टेज आणि करंट असल्यावर या होल्टेज आणि करंट मधील अँगल किती असेल तर तो 30 15 45 o आहे म्हणून जर आपण कॉन्जुगेट घेतले नाही तर करंट कसे मिळेल तेव्हा सामान्यपणे जर आपण समजा हे P jQ होल्टेज करंट कॉन्जुगेट असे घेतले आणि जर I 5 अँगल 15 o असेल तर याचा कॉन्जुगेट 5 angle 15 o असा येईल कारण इथे हे 15 o होते त्यामुळे कॉन्जुगेट 15 o असेल तेव्हा हे 10 अँगल 30 o 5 अँगल 15 o असे येईल म्हणजेच हे 50 angle 45 o असे येते म्हणजेच हे 50 cos 45 असे येईल म्हणून हे 50√ 2 j 50√ 2 असे येईल कारण sin 45 1√ 2 आहे म्हणून या केसमध्ये या उदाहरणांमध्ये माझा P हा 50√ 2 वॅट असा असणार आहे आणि Q 50√ 2 वॅट आहे म्हणून P jQ 50√ 2 j 50√ 2 असे आहे तर रियल आणि इमेजनरी पार्ट हे आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलो आहोत म्हणून इथे आपल्याला कॉन्जुगेट घ्यावा लागेल नाहीतर आपण वोल्टेज आणि करंट मधील अँगल मिळवू शकणार नाहीत जर आपण हे एड केले तर आपल्याला हे 45 o असे मिळते परंतु मॅथेमॅटिकली जोपर्यंत आपण कॉन्जुगेट घेत नाही तोपर्यंत हे कसे मिळेल म्हणून वोल्टेज आणि करंट मधील अँगल म्हणजेच पॉवर फॅक्टर अँगल मिळविण्यासाठी आपण कॉन्जुगेट विचारात घेत आहोत म्हणून हे P jQ वोल्टेज करंट कॉन्जुगेट घेतले आहे आशा करतो की हे आता तुम्हाला समजले असेल आता आपण पॉवर P jQ हॉरीझॉन्टल कॉम्पोनन्ट व्हर्टिकल कॉम्पोनन्ट horizontal component vertical component v j v' i j i' हे कॅल्क्युलेट करूया या फेजर डायग्राम कडे पहा इथे हे एक कॉम्पोनन्ट आणि हे दुसरे इमेजनरी कॉम्पोनन्ट असे हे दोन कॉम्पोनन्ट आहे हे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहे तेव्हा आपण हे VC v j v' असे लिहीत आहोत त्याचप्रमाणे I i j i' असे आहे तेव्हा याचे कॉन्जुगेट हे i j i' असे असेल तर हे v j v' i j i' असे येते तेव्हा हे मल्टिप्लाय करून आणि सिम्पली फाय केल्यानंतर आपल्याला P jQ याचा रियल पार्ट आणि इमेजनरी पार्ट मिळतो म्हणजेच P v i v' i' आणि Q v' i v i' असे मिळते तेव्हा हे कॉन्जुगेट केल्यावर आपल्याला तोच रिझल्ट मिळतो तर इथे हे कॉन्जुगेट पॉवर फॅक्टर अँगल काढण्यासाठी करावे लागते मला खात्री आहे की इथे या सिंगल फेज AC सर्किट साठी तुम्हाला नक्कीच हे समजले असेल इथे कॉम्प्लेक्स नंबर चा समावेश आहे इथे मी फक्त हे 3 4 उदाहरणे घेतली आहेत कारण कोणतेही चांगले पुस्तक घ्या आणि त्यातून हे असे उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा कारण यात कॉम्प्लेक्स नंबर आहेत याला कॅल्क्युलेशन साठी बराच वेळ लागतो तथापि या कोर्स मधील या काही बेसिक गोष्टी आहे जर तुम्हाला काही शंका असतील तर हे ते प्रश्न फोरम मध्ये लिहा त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करेन समजा इथे V 100 j 2 V असे दिले आहे आणि करंट I 10 j 5 एम्पिअर असे दिले आहे हे दोन्ही RMS व्हॅल्यू आहेत तेव्हा v i P j Q असे आहे म्हणून इथे आपल्याला करंट I 10 j 5 चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 10 j 5 असा घ्यावा लागेल म्हणून हे 100 j 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 2000 j 1500 असे मिळते म्हणजेच इथे आपण रियल आणि इमेजनरी पार्ट वेगळे केल्यानंतर P 2000 वॅट 2 किलो वॅट असे मिळते आणि Q 1500 वॅट 1 5 किलो वॅट असे मिळते आता सिंगल फेज सर्किट अनालीसिस पाहूया समजा हे असे सर्किट आहे सर्किट चा R1 jX1 हा इंडक्टिव्ह पार्ट आहे आणि R2 jX2 हा कॅपॅसिटीव्ह पार्ट आहे आणि R3 ही अजून एक गोष्ट आहे तर याच्या एक्रॉस चे वोल्टेज V1 V2 V3असे आहे आणि तिथे टोटल होल्टेज VR आहे व सप्लाय होल्टेज V आहे आणि यामधून फ्लो होणारे करंट I हे आहे या सर्व व्हॅल्यू आता RMS व्हॅल्यू आहेत जोपर्यंत हे sin ω t च्या टर्म मध्ये दिलेले नसते तोपर्यंत हे RMS म्हणून विचारात घ्या तर जेव्हा आपल्याला हे सोडवायचे असते तेव्हा सर्वात आधी हे सर्किट ड्रॉ करा तर इथे Z1 R1 jX1 Z2 R2 jX2 आणि Z 3 R3 असे आहे तेव्हा इथे हे Z1 आहे इथे हे Z2 आहे इथे हे Z3 आहे आणि हे सर्व R आहेत परंतु इथे प्रत्येक ठिकाणी बार लिहू नका आपण हे फक्त Z I V असे समजण्यासाठी लिहूया हे I आणि V फेजर क्वांटिटी आहे आणि Z ही कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे इथे V1 I1 Z1 V2 I 2 Z2 and V3 I Z 3 असे आहे तर इथे V2 I Z2 आणि V3 I Z 3 आहे तर हे अल्जिब्रिक सम प्रमाणे नाही ही फेजर कॉन्टिटी आहे तेव्हा हे असे करू नका हे व्हेक्टर सम प्रमाणे आहे तेव्हा हे V1 V2 V3 I Z1 Z2 Z 3 असे येते तर इथे सर्व व्हॅल्यू म्हणजेच Z1 R1 jX1 Z2 R2 jX2 आणि Z 3 R3 असे सब्स्टिट्युट करा तर इथे आपल्याला हे I R1 R2 R3 j असे मिळते सामान्यपणे V I Z I R jX असे असते म्हणून इथे R हा DC सर्किट मधील सेरीज रेजिस्टन्स प्रमाणे एड होईल म्हणून R1 R2 R3 असे येईल आणि X X1 X2 येईल कारण इथे एक इंडक्टिव्ह आहे आणि दुसरे कपॅसिटीव्ह आहे म्हणून इथे हे X1 X2 असे आहे आणि V I Z I R jX आहे म्हणून आता इथे Z चे मॅग्निट्युड हे √ R2 X2 येईल आणि अँगल θ tan 1 XR X1 X2R1 R2 R3 असे येईल म्हणून इथे करंट I V अँगल 0 √ R2 X2 अँगल θ असा आहे तर इथे हे V अँगल 0 θ √ R2 X2 असे येते म्हणून हे V √ R2 X2 अँगल θ असे आहे हे I आहे आणि पॉवर फॅक्टर cos θ आहे म्हणजेच हा होल्टेज आणि करंट मधील अँगल आहे कारण होल्टेज चा अँगल 0 आहे आणि करंट अँगल θ आहे आता जरी इथे θ हा पॉझिटिव्ह अँगल असेल तर करंट लेगिंग असते आणि जर θ निगेटिव्ह असेल तर करंट लीडिंग असते म्हणून tan θ XR आहे तेव्हा आपण हे sin θX cos θR √ R2 X2 असे देखील लिहू शकतो कारण sin θcos θ XR असे असते तेव्हा हे sin θX cos θR √ R2 X2 असे आहे तर आता हे या एका छोट्या उदाहरणा सोबत पाहू समजा हे 4 j 3 आहे आणि हे 6 j 8 असे आणि हे 2 आहे तसेच हे V1 V2 V3 आणि होल्टेज 100 V दिलेले आहे तर I VZ आहे तेव्हा जर V 100 V असे दिलेले आहे म्हणजेच आपल्याला प्रत्येक वेळी हे 100 अँगल 0 o असे रेफरन्स म्हणून घ्यावे लागेल तर ही RMS व्हॅल्यू आहे आणि तिथून हे करंट फ्लो होत आहे तेव्हा हे करंट I 100 अँगल 0 o Z1 Z2 Z3 असे येईल तेव्हा हे सोडवल्यानंतर आपल्याला 7 69 अँगल 22 6 o एम्पिअर असे मिळते त्याचप्रमाणे V1 I Z1 देखील मिळेल तेव्हा इथे Z1 4 j 3 आहे म्हणून V1 I Z1 38 47 अँगल 59 5 o येते त्याच प्रमाणे V2 I 2 Z2 76 92 अँगल 30 5 o असे मिळते तसेच V3 I R आहे आणि इथे R 2 Ω दिलेले आहे म्हणून ते V3 15 38 अँगल 22 6 o V असे येईल हे बरोबर आहे कि नाही हे तपासण्यासाठी जर आपण V1 V2 V3 हे ऍड केले तर ते आपल्याला 100 j 0 V मिळते म्हणजेच जर तुम्ही इथे सर्किट ची पोलारिटी ही अशी मार्क मार्क केलेली आहे बऱ्याच ठिकाणी मी हे मार्क केलेले नाही कारण मला हे लेक्चर मध्ये सांगायचे होते तर इथे हे असे पुढे जात आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी मी पुढे जाईल आणि मी इथे पोलारिटी अशी मार्क करतो समजा हा कॅपॅसिटीव्ह पार्ट आहे आणि हे आहे तेव्हा हे असे करा तसेच हे देखील व हे असे होईल जर असे केले आणि KVL अप्लाय केला तर हे V1 V2 V3 V असे होते परंतु लक्षात ठेवा ही फेजर एडिशन आहे तेव्हा इथे मॅग्निट्युड एड करू नका नाहीतर तुम्हाला कधीही बरोबर उत्तर मिळणार नाही ही फेजर एडिशन आहे तेव्हा आपल्याला इथे हे सर्व होल्टेज आणि अँगल विचारात घ्यावे लागतील तर हे जेव्हा आपण तपासतो तेव्हा आपल्याला हे 100 V असे मिळते इथे हे एर्रो दाखवलेले नाही परंतु ही फेजर सम आहे हे एड करा आणि P1 I 2 R1 237 वॅट P2 I 2 R2 355 वॅट आणि P3 I 2 R3 118 वॅट असे मिळते तेव्हा जर या पॉवर एड केल्या तर P 1 P 2 P 3 710 वॅट येते जर आपण V 100 अँगल 0 आणि करंट I 77 69 अँगल 22 6 o असे घेतले तर cos 22 6 o 0 9232 येते तेव्हा हा लीडिंग अँगल आहे कारण हा अँगल पॉझिटिव्ह आहे आणि होल्टेज चा अँगल 0 आहे तेव्हा P VI cos θ असे केले तरी आपल्याला इथे हे 710 वॅट असेच मिळते तुम्ही कोणत्याही प्रकारे हे करू शकतात आणि या सर्किट वरून हे R1 R2 R3 आहेत इथे R1 4 Ω R2 6 Ω R3 2 Ω आहे तर या सोबत ही पॉवर कॅल्क्युलेट केली आहे त्याच प्रमाणे VI cos θ वापरून देखील करता येईल तेव्हा कृपया तुम्ही हि फेजर डायग्राम ड्रॉ करा आणि तिथे हे V V1 V2 and V3 आणि V I सर्व दाखवा इथे मी हे